फ्याराडेज लॉ आतापर्यंत आपण स्थिर परिस्थितींवर लक्ष केंद्रित केले तर आपण इलेक्ट्रोस्त्याटीक चा विचार केला ज्यामध्ये स्थिर विद्युतभार आणि त्यासंबंधित विद्युत क्षेत्र आणि पोटेन्शीअल v r पाहिले किंवा माग्नेटोस्ताटीक चा विचार करताना आपण स्थिर विद्युत्प्रवाह म्हणजे वेळेवर अवलंबून नसणारा विद्युत प्रवाह j r म्हणजे विद्युत्प्रवाह घनता आणि त्यासंबंधीत चुंबकीय क्षेत्र आणि वेक्टर पोटेन्शिअल बघितले आता आपण डायनेमिक्स मध्ये शिरणार आहोत आणि त्याचा अर्थ असा की आपण वेळेनुसार गोष्टी बदलणार आहोत आणि याचा परिणाम काय ते पाहणार आहोत म्हणून सर्वप्रथम यामध्ये येणारी गोष्ट म्हणजे फ्यारडे चा सिद्धांत काय व्हायला हवे याचा फ्यारडे ने सर्वात प्रथम केलेला विचार आणि नंतर बघितले की जर माझ्याकडे एक सर्किट असेल आणि त्यामधून जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा प्रवाह जर मी बदलला तर आपण त्यामधून जाणारा प्रवाह ddt ने बदलला तर त्यामुळे इएमएफ निर्माण होईल तर तुम्हाला माहितेय की इएमएफ बरोबर प्रवाहाचा चा ddt होय हा त्याचा म्याग्नितुड आहे याचाच अर्थ असा की जर माझ्याकडे एक सर्किट असेल तर या इएमएफ मुळे यामध्ये विद्युत प्रवाह वाहायला लागेल प्रवाह बदलल्यामुळे विद्युत प्रवाह वाहायला लागेल आणि विद्युतप्रवाहाची दिशा काय तर ती लेन्झ च्या सिद्धांतानुसार Lenz's law मिळते आणि ही दिशा त्याला निर्माण करणाऱ्याला विरोध करणारी असते आणि हे आपण गणितामध्ये एका मिनिटात मांडूया आता याचा अर्थ असा की जर मी एक सर्किट घेतले आणि सर्किट चे क्षेत्रफळ बदलले किंवा त्यामधील चुंबकीय क्षेत्र बदलले तर तिथे इएमएफ निर्माण होईल हे मला तुम्हाला एका प्रात्यक्षिकाद्वारे दाखवू दे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी IIT कानपूर च्या प्रोफेसर HC VERMA यांनी विकसित केलेल्या या प्रात्यक्षिकाबद्दल मी त्यांचे आभार मानतो पहिल्या प्रात्यक्षिकामध्ये माझ्याकडे ही नळी आहे ज्यावर खूपसाऱ्या तारा गुंडाळलेल्या आहेत मी हे चुंबक यात ठेवतो आता जर मी हे चुंबक हलवले जसे ते तारेजवळ येईल प्रवाह बदलेल कारण जसे चुंबक जवळ येते तसे चुंबकीय क्षेत्र वाढते आणि जसे ते दूर जाते तसे कमी होते पुन्हा प्रवाह बदलेल आणि त्यामुळे इएमएफ निर्माण होईल इएमएफ निर्माण झालाय हे दाखवण्यासाठी ही तार बल्ब ला जोडली आहे आणि बल्ब लागला पाहिजे आणि हे आता पाहूया तुम्हाला लाल प्रकाश येताना दिसेल म्हणून जसे चुंबक फिरते आहे तसे चुंबकीय क्षेत्र बदलते आहे आणि चुंबकीय क्षेत्र बदलल्यामुळे प्रवाह बदलतो आहे आणि इएमएफ निर्माण होतो आहे म्हणून हे तुम्ही सर्वप्रथम पाहिले की जर मी या तारेमध्ये चुंबक फेकले जसे फ्यारडे ने केले आहे त्यामुळे त्यात इएमएफ निर्माण होतो दुसरी गोष्ट म्हणजे इएमएफ ची दिशा विरुद्ध आहे ती बदलाचा विरोध करते तर आपल्याकडे इथे ही तार आहे ज्यामध्ये आपण हे ठेवले आहे हे देखील प्रोफेसर HC Verma यांच्या प्रयोग शाळेत विकसित केलेले आहे आपण हे लोह खिळे यामध्ये ठेऊया त्यामुळे चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी होईल जसे तुम्ही बटन दाबाल तुम्हाला दिसेल की रिंग मधून विद्युत्प्रवाह सुरु होईल आणि तो या दिशेने दूर जाईल कारण रिंग मध्ये निर्माण झालेला विद्युत्प्रवाह किंवा इएमएफ हा त्याला निर्माण करणाऱ्या बदलला विरोध करेल म्हणून मी हे नुसते सुरु करतो आणि तुम्ही बघाल की ही रिंग उडी मारते आणि हा लेन्झ चा सिद्धांत आहे आपण आता तो गणिताने करून पाहूया तर आपण काय बघितले की आपल्याकडे इएमएफ आहे जे आहे dφdt आणि लेन्झ चा सिद्धांत दाखवण्यासाठी मी इथे समोर ऋण चिन्ह घेतो हे ऋण चिन्ह कशाप्रकारे मदत करेल हे तुम्ही विचारू शकता आणि त्याची थोडीशी चर्चा आपण करूया EMF dϕdt तर इएमएफ बरोबर ऋण dφdt बरोबर ऋण इंतेग्रेशन B ds चे ddt B हे या क्षेत्रफाळातून जाते आहे आणि ds हा या क्षेत्रफळाचा छोटा घटक आहे ds चे यावरील इंटिग्रेशन मला प्रवाह देईल हे दोन प्रकारे बदलू शकेल एकतर B वेळेनुसार बदलू शकेल म्हणून मी ddt ऋण चिन्ह लावून ठेवतो ds आणि क्षेत्रफळ तेवढेच राहील किंवा मी B वेळेनुसार स्थिर ठेऊ शकतो पण क्षेत्रफळ बदलते म्हणजे क्षेत्रफळ कमी किंवा जास्त होईल आणि म्हणून प्रवाह बदलेल हे सीमारेषा बदलल्यामुळे होईल यामुळे मिळालेल्या इएमएफ ला मोशनल गतीचा इएमएफ असे म्हणतात आणि हा चुंबकीय क्षेत्र बदलल्यामुळे मिळतो dS तर तुम्हाला माहित असलेल्या मोशनल इएमएफ च्या उदाहरणाकडे पहिले मला बघू दे जर मी एक तार घेतली आणि एक धातूचा रॉड यावर ठेवला यामधून क्षेत्र येत आहे आणि मी हा जर गती v ने ओढला तर क्षेत्रफळ बदलते आहे आणि क्षेत्रफळातील बदलामुळे मला इएमएफ मिळेल जे आहे bv गुणिले l l ही रॉड ची लांबी आहे vl वरून तुम्हाला क्षेत्रफळाचा बदलण्याचा रेटभाव मिळेल आणि विद्युत्प्रवाहाची दिशा अशी आहे की ती बदलाचा विरोध करेल म्हणून विद्युत्प्रवाह असा असला पाहिजे की तो रॉड ला विरोध करेल आणि तो रॉडच्या बाहेर ओढला जाण्याला विरोध करेल तर I v बरोबर I गुणिले b वरून मला यासारखा संपूर्ण फोर्स मिळेल म्हणून I हा रॉड च्या दिशेने आत जात आहे आणि म्हणून या लूप मध्ये तो या दिशेने जातो आहे याचे दुसरे उदाहरण असे आहे की समजा जर मी एक बटरी घेतली त्याला बटन लावले आणि या तारेमध्ये ठेवली तर जेव्हा तारेमध्ये विद्युत्प्रवाह वाहील तिथे प्रवाह असेल आणि विद्युत्प्रवाहातील बदल हा प्रवाह बदलेल आता इएमएफ बरोबर -dφdt होय आता मी हे ऋण चिन्ह गणिताने अधिक अर्थपूर्ण बनवेन या तारेमध्ये φ हा I वर अवलंबून आहे आणि हा प्रमाणाचा स्थिरांक ज्याला कधीकधी नाही नेहमीच सेल्फ इंदुक्टंस असे म्हटले जाते तर मी इथे हा L इथे ठेवतो तर हे -LdIdt होईल आता या ऋण चिन्हाचे महत्व आपण पाहूया तर जसे मी बटन सुरु करतो मला इएमएफ चे समीकरण मिळेल इएमएफ बरोबर v सर्किट मध्ये निर्माण झालेले दुसरे इएमएफ बरोबर -LdIdt बरोबर r I r हे प्रणालीचे रेसिस्तंस आहे समजा v 0 असेल आणि यामध्ये सुरुवातीचा विद्युत्प्रवाह I0 असेल EMF dϕdt LdIdt ϕ∝I or ϕLI V LdIdtRI हे समीकरण होईल 0 LdIdt बरोबर r I किंवा l किंवा dIdt अधिक r LI बरोबर 0 हे असे होईल की जर एकाद्या सर्किट मध्ये विद्युत्प्रवाह वाहत असेल आणि मी अचानक तो बंद केला आता या उत्तरावरून मला I बरोबर I0 e चा घातांक rLt मिळेल आता लक्षात घ्या की या ऋण चिन्हाऐवजी जर मी इथे धन चिन्ह घेतलं जर मी धन चिन्ह घेतलं तर मला L dIdt बरोबर rI असे मिळेल आणि यावरून मला I बरोबर I0 eचा घातांक rl t मिळेल यामध्ये मी जर बटन बंद केले तर विद्युत्प्रवाह वेळेनुसार वाढत जाईल जे नियमाविरुद्ध आहे उर्जा संवर्धनाच्या नियमाच्या विरुद्ध मिळेल म्हणून यामध्ये तो वेळेनुसार कमी होत आहे आणि 0 होतो आहे तर ऋण चिन्हाचे हे महत्व आहे आणि हाच लेन्झचा सिद्धांत आहे 0 LdIdtRI dIdtRLI0 or II0e RLt दुसरे उदाहरण असे की ज्यामधून मी तुम्हाला ऋण चिन्हाचे महत्व दाखवीन ते असे की जे आपण आधीच सोडवले आहे या धातूच्या सर्किट मध्ये माझ्याकडे हा रॉड आहे जो v इतक्या गतीने उजव्या दिशेने ओढला जात आहे आणि आपण आधीच चुंबकीय क्षेत्र हे या पडद्याच्या बाहेरच्या दिशेने आहे आणि त्यामध्ये विद्युत्प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे त्याला विरोध होतो आहे हे आपण बघितले म्हणून हे आपण प्रयोगाद्वारे पहिले आणि आता गणितीय पद्धतीने पाहूया तर माझ्याकडे -ddt आहे हे स्थिर क्षेत्र आहे म्हणून मी हे असे b da बरोबर इएमएफ बरोबर rI असे मी लिहू शकेन आणि ऋण चिन्हाचे महत्व समजण्यासाठी मी हा I वेगळ्या पद्धतीने लिहिणार आहे मी r इंतेग्रेशन I u u हा विद्युत्प्रवाहाच्या दिशेचा युनिट वेक्टर आहे तर इथे हा डॉट dl आहे dl हा संपूर्ण लांबीच्या दिशेचा छोटा घटक आहे यावरून r I मिळेल आता l ची दिशा आणि A ची दिशा या दोन्ही उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे संबंधित आहेत म्हणून जर मी माझ्या हाताची बोटे घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने घेतली तर माझा अंगठा a ची दिशा दर्शवेल आता इथे b स्थिर आहे आणि a बदलत आहे म्हणून मी हे असे लिहितो b dadt बरोबर r I संपूर्ण लाम्बीसाठी इथे l आणि सेल्फ इंदुक्टंस मध्ये गोंधळ करू नका जे आपण पूर्वी पहिले आहे की ते u dl चे इंटिग्रेशन आहे समजा असे गृहीत धरूया की A ची दिशा सुद्धा बाहेरच्या दिशेने आहे जर मी A बाहेरच्या दिशेने घेतला u आणि I घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे असे असतील v बाहेरच्या दिशेने ओढला जातो आहे A क्षेत्रफळ वाढते आहे म्हणून dAdt धन आहे आणि -dAdt पडद्याच्या आतल्या दिशेने राहील आणि म्हणून हा संपूर्ण गुणाकार -bdadt हा ऋण आहे कारण हे इथे ऋण चिन्ह आहे जर विद्युत्प्रवाहाची दिशा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असेल या इथे उजव्या बाजूला पहा जर I घड्याळाच्याकाट्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर u l च्या विरुद्ध दिशेने राहील ओ माफ करा u I च्या सारख्याच दिशेने राहील l u हे dl च्या दिशे आहेत म्हणून उजवी बाजू धन होईल तुम्हाला उजव्या आणि डाव्या बाजूची असमानता दिसेल दुसरे म्हणजे जर u घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असेल जर विद्युत्प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असेल तर u आणि d l हे विरुद्ध दिशेने असतील आणि तुम्हाला बरोबर चिन्ह मिळेल म्हणून चिन्हाचे महत्व तुम्हाला बघता येईल ज्याचा संबंध उर्जा संवर्धनाशी आहे परत जर विद्युत्प्रवाह घड्याळाच्याकाट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने गेला तर रॉड जोर जोरात हलत राहील कारण तो बाहेर ढकलल्या जाईल दुसरे असे की जर तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेला तर तो थांबेल तर आपण या व्याख्यानामध्ये काय पूर्ण केले तर फ्याराडे च्या सिद्धांतानुसार प्रवाह बदलला की इएमएफ मिळतो तो आहे -dφdt आणि हे ऋण चिन्ह लेन्झ चा सिद्धांत सांगण्यासाठी दाखवले आहे त्याचा गणितीय परिणाम हा की तो विद्युत प्रवाहाला अश्या प्रकारे फिरवतो ज्यामुळे तो बदलाला विरोध करेल पुढील व्याख्यानामध्ये आपण फ्यारडे च्या सिद्धांताला क्षेत्रांमध्ये बदलणार आहोत